केमिस्ट्रीच्या या लेक्चर मध्ये तुमचे स्वागत आहे आपण इंट्रोडक्टरी क्वांटम केमिस्ट्री च्या या व्याख्यान मालिकेचा शेवट करण्याआधी पार्टिकल ऑन अ रिंग हे अजून एक मॉडेल पाहूया आणि नंतर आपण इंट्रोडक्टरी मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कॉपी च्या लेक्चर कडे जाऊ या पार्टिकल ऑन अ रिंग हे महत्वाचे वन डायमेन्शनल मॉडेल आहे ज्या बद्दल आपण आत्तापर्यंत चर्चा केली नाही कारण आत्तापर्यंत याची गरज नव्हती परंतु जर आपल्याला मोलेक्युलार सिस्टीमची रोटेशनल मोशन अभ्यासायची असेल तर अँगुलर मोमेंटम कसे क्वांटाईज करतात हे पाहणे महत्त्वाचे आहे आणि पार्टिकल ऑन अ रिंग हे मॉडेल सहज याचे विश्लेषण देते तर ही वन डायमेन्शनल मोशन आहे आणि जेव्हा मी हे पोटेन्शियल फ्री असे म्हणतो तेव्हा तुम्हाला हे थोडेसे गांभीर्याने घेतले पाहिजे कारण एक्सलेटर मोशन ही पोटेन्शियल वर अवलंबून असते म्हणून जर तुम्ही पार्टिकल रिंग वर फिरत असेल किंवा याची गती एका बिंदू भोवती असेल तर नक्कीच तिथे सेंट्रल फोर्स आहे जो या रिंग वर गती देतो म्हणून ही पोटेन्शिअल एनर्जी आहे तर इथे आपण हा पोटेन्शिअल एनर्जी चा कॉम्पोनन्ट दुर्लक्षित करणार आहोत आणि फक्त हा पार्टिकल त्याच्या रोटेशनल कायनेटिक एनर्जी सोबत विचारात घेणार आहोत मास m असणाऱ्या व त्रिज्या r असलेल्या वर्तुळावर फिरणाऱ्या पार्टिकल ची रोटेशनल कायनेटिक एनर्जी सोपी आहे जर तुमच्याकडे हे त्रिज्या r असलेले एक वर्तुळ आहे आणि पार्टिकल त्या वर्तुळावर फिरत आहे आणि त्या पार्टिकल चे मास m आहे आणि ही वास्तववादी नसलेली गती आहे तेव्हा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया I बद्दल बोलतो आणि ते mr2 असे दिले जाते मोमेंट ऑफ इनर्शिया हे रेक्टिलिनियर मोशन मधील मास m च्या बरोबरीचे आहे म्हणजेच बाहेरील पोटेन्शिअल नसलेल्या फ्रेम मधील मोशन होय न्यूटन च्या पहिल्या नियमानुसार जोपर्यंत एखाद्या वस्तूवर फोर्स ऍक्ट होत नाही तोपर्यंत जी वस्तू रेस्ट मध्ये आहे ती रेस्ट मध्येच असणार आहे आणि जी वस्तू दिलेल्या व्हेलॉसिटी ने फिरत आहे ती त्याच व्हेलॉसिटीने फिरत राहणार आहे अशाप्रकारे ही इनर्शियाची संकल्पना इथून आली आहे आणि सर्क्युलर मोशन च्या बाबतीत हे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे इथे हे मोमेंट एक्सिस भोवती आहे याबाबतीत एक्सिस हा मोशनच्या प्लेन सोबत परपेंडीकुलर असतो आणि तिथे अंगुलर मोमेंटम p हे वर्तुळावरील मोशन असते नंतर अँगुलर मोमेंट J हे व्हेक्टर r x p आहे आणि हे बाहेर जाणारे वेक्टर हे r x p आहे आणि या केसमध्ये अर्थातच तुम्हाला r व p माहित आहेत तुम्ही इथे अँगुलर मोमेंटम हे तुमच्याकडे पॉईंटेड आहे हे दाखवण्यासाठी राईट हॅन्ड थंब रुल वापरू शकतात म्हणजेच प्लेन मध्ये ते परपेंडीकुलर आहे परंतु वेक्टर हे तुमच्याकडे पॉईंट केलेले आहे जेव्हा तुम्ही बिंदू भोवती गतीचा अभ्यास केला तेव्हा शोरींडिगर इक्वेशन Schrödinger equation वापरले होते त्यावेळी r x p हे अँगुलर मोमेंटम क्वांटाईज केलेले आहे तुम्हाला आठवत असेल की पार्टिकल ची कायनेटिक एनर्जी म्हणजेच अँगुलर मोमेंटम J2 2I असे आहे किंवा तुम्ही स्टॅंडर्ड कायनेटिक एनर्जी फॉर्म देखील वापरू शकतात तुम्हाला आठवत असेल की हे असे ट्रान्सफर केले होते कारण हे p2 2mअसे होते आणि तुम्हाला माहित आहे की I mr2 आहे आणि तसेच अँगुलर मोमेंटम J हे अँगुलर व्हेलॉसिटी च्या टर्ममध्ये I ω असे दिले जाते तेव्हा J2 2I p2 2m असे पाहणे फार सोपे होते म्हणून रोटेशनल मोशन मध्ये जर तुम्ही हे रेक्टीलिनियर म्हटले म्हणजेच कार्टेशियन x y एकाच दिशेने मोशन असे म्हटले तर मास म्हणजे पार्टिकल साठी असलेली समान प्रमाणात असलेली कॉन्टिटी ही मोमेंट ऑफ इनर्शिया I आहे लीनियर मोमेंटम म्हणजेच अँगुलर मोमेंटम J सोबत समान प्रमाणात असलेली कॉन्टिटी आहे आणि कायनेटिक एनर्जी ½ mv2 ही J2 2I अशी येते तुम्हाला आठवत असेल की वन डायमेन्शनल मोशन मध्ये क्वांटम मेकॅनिक्स मध्ये मोमेंटम हे डेरिव्हेटिव्ह ऑपरेटर ih'ddx ने रिप्लेस केले होते आणि अर्थातच इथे तर तुम्ही हा वेक्टर एर्रो दिला तर इथे हे सबस्क्रिप्त लिहू नका कारण हे मोमेंटमचे कॉम्पोनन्ट आहे जर तुम्ही वेक्टर एर्रो ठेवला तर हे ग्रेडियंट ऑपरेटर आहे म्हणून हे देखील वेक्टर आहे आणि म्हणूनच मोमेंटम p हे कॉर्डीनेट x सोबत संबंधित आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही सर्क्युलर मोशन मध्ये असलेल्या पार्टिकल साठी अँगुलर मोमेंटम पाहिले तर इथे आपण या सोप्या उदाहरणा सोबत सुरुवात करू शकतो तेव्हा इथे अँगुलर मोमेंटम ऑपरेटर सोबत संबंधित असलेले कॉर्डीनेट हे नक्कीच x एक्सिस आहे आणि इथे अँगल ɸ आहे तर इथे हा अँगल ɸ लिहितो म्हणून जर आपण अँगल ɸ सोबत अँगुलर मोमेंटम ऑपरेटर J लिहिला तर हा अँगुलर मोमेंटम ऑपरेटर असा दिला जाईल म्हणून हा x एक्सिस सोबत असलेला अँगल आहे आणि हा कोऑर्डिनेट आहे किंवा तुम्ही हे 0 एक्सिस म्हणून देखील सुरू करू शकतात यासोबत वर्तुळावर पार्टिकल किती दूर गेले आहे तो अँगल आहे आणि नंतर क्वांटम मेकॅनिक्स मध्ये अँगुलर मोमेंटम हे डेरिव्हेटिव्ह ऑपरेटर आहे आणि तुमच्या लक्षात आले असेल की अँगुलर मोमेंटम J हे h' च्या डायमेन्शनमध्ये घेतले आहे कारण φ अँगल डायमेन्शनलेस आहे आणि म्हणून अँगुलर मोमेंटम हे h' च्या टर्म मध्ये दिले आहे कृपया लक्षात ठेवा हे काहीसे नाईल्स बोहर ने हायड्रोजन एटम च्या शोधामध्ये सांगितल्याप्रमाणेच आहे त्याने म्हटले आहे की अँगुलर मोमेंटम J mvr असते जे nh' ने क्वांटाईज केले आहे जिथे n हा क्वांटम नंबर 1 2 3 - आहे कारण जोपर्यंत पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे तोपर्यंत त्याचे अंगुलर मोमेंटम हे झिरो नसते म्हणून या पार्ट साठी क्वांटम नंबर n 12 3 - आहे तथापि आपल्याला असे दिसेल की खरोखर n हा 0 ही देखील व्हॅल्यू घेत आहे म्हणजेच पार्टिकलला कोणतेही अँगुलर मोमेंटम नाही तो स्थिर स्थिती मध्ये आहे परंतु तो कुठे आहे हे आपण शोधू शकत नाही थोड्याच वेळात आपण या गोष्टीदेखील पाहणार आहोत हा अँगुलर मोमेंटम ऑपरेटर आहे आणि म्हणून असे होते हा कायनेटिक एनर्जी साठी ऑपरेटर आहे आणि आपण गृहीत धरू शकतो की इथे पार्टिकल गतिमान आहे किंवा r त्रिज्या असलेल्या वर्तुळावर स्थित आहे इथे ही त्रिज्या r बदलत नाही आपण असे गृहीत धरू या की हि पोटेन्शिअल एनर्जी या त्रिज्या मुळे कॉन्स्टंट राहते आणि आपण या रिंग वरील पार्टिकल साठीच्या अभ्यासात हे दुर्लक्षित करू शकतो आपण फक्त कायनेटिक एनर्जी ऑपरेटर बद्दल पाहणार आहोत म्हणून जेव्हा तुम्ही हे इक्वेशन सोडवतात तेव्हा आता ψ हे अँगल φ चे फंक्शन होते हे वेव्ह फंक्शन आहे जेव्हा पार्टिकल वर्तुळावर फिरत असतो तेव्हा जे ψ या व्हॅल्यू ने प्रत्येक दिलेल्या अँगल φ साठी दर्शवले आहे तुमच्या मनामध्ये याचे क्लासिकल मॉडेल आहे म्हणजेच तुम्ही पार्टिकल ट्रेस करण्याचा प्रयत्न करत आहात आणि नंतर तुम्ही वेव्ह फंक्शन बद्दल बोलत आहात आता मला असे वाटते की तुम्हाला नक्कीच कळले असेल की हे वेव्ह फंक्शन पार्टिकल सोबत कसे संबंधित आहे आपण नेहमी वेव्ह फंक्शन आणि वेव्ह फंक्शन च्या स्क्वेअर बद्दल बोलणार आहोत कारण जरी पार्टिकल मॉडेल हे प्रत्येक ठिकाणी असले तरी तिथे प्रोबॅबिलिटी देखील आहेत आणि वेव्ह फंक्शन हे अंगुलर कॉर्डीनेट φ चे फंक्शन आहे आणि म्हणून या इक्वेशन चे सोल्युशन हे असे आहे परंतु इथे अजून φ ची व्हॅल्यू ही 0 ते 2π च्या मध्ये असायला हवी जर हे 2π पेक्षा जास्त असे तर ते काय असणार आहे याने काहीही फरक पडणार नाही जेव्हा तुम्ही जर हा अँगल φ आहे असे म्हणत असाल आणि ही पार्टिकलची पोझिशन आहे तर या अँगल साठी कॅल्क्युलेट केलेले या पॉईंटला हे वेव्ह फंक्शन आहे तुम्ही हे पूर्ण वर्तुळाकार पूर्ण केल्यावर काय घडते आणि हा φ या 2π ते वाढवल्यानंतर काय घडते तर वेव्ह फंक्शन हे या φ किंवा φ 2π किंवा φ 4π किंवा φ 6π च्या साठी एकच असणार आहे आणि तुम्ही अशाप्रकारे विरुद्ध दिशेने गेल्यानंतर म्हणजेच φ 2π φ 4π φ 6π ला काय होते याने काही फरक पडत नाही या सर्व गोष्टी या पॉईंटशी संबंधित आहेत म्हणून जर वेव्ह फंक्शन या पार्टिकल च्या पोझिशन साठी एकच असेल किंवा φ च्या या व्हॅल्यूसाठी सिस्टीम पोझिशन स्थिर असेल तर हे सर्व व्हॅल्यूसाठी सारखेच राहणार आहे म्हणून आपण हे ψφ किंवा ψφ 2nπ असे लिहीत आहोत जिथे n 01 2 3 इत्यादी आहे जर तुम्हाला हे पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये हवे असेल तर n 1 2 3 घेऊ शकतात म्हणून वेव्ह फंक्शन हे फक्त बाउंड्री कंडिशन चे समाधान करत नाही तर ते पिरिऑडिक किंवा सायकलिक बाउंड्री कंडीशन चे देखील समाधान करते Ψ साठी पिरिऑडिक किंवा सायकलिक कंडीशन आहे म्हणून जर तुम्ही ही विशिष्ट क्वांटिटी अशी लिहिली कारण आपल्याला माहित आहे या प्रकारच्या इक्वेशनला ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे कारण 2 I E h'2 आहे सर्क्युलर मोशन मध्ये असलेल्या पार्टिकल ची कायनेटिक एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी असणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया देखील पॉझिटिव्ह आहे h'2 पॉझिटिव्ह आहे म्हणून हि पॉझिटिव क्वांटिटी आहे अर्थातच याचे सोल्युशन ψ असे आहे आता मी इमॅजिनरी म्हणजेच कॉम्प्लेक्स सोल्युशन वापरणार आहे तुम्हीदेखील लक्षात ठेवा की वन डायमेन्शनल बॉक्स मधील पार्टिकल साठी d2ψ dx2 k2 ψ 0 हेच इक्वेशन असणार आहे आणि याचे सोल्युशन ψ A cos kx B sin kx असे असेल आपण इथे जनरल कॉम्प्लेक्स सोल्युशन वापरणार नाहीत आपण A e ikx B e ikx हे लिहू शकलो असतो आपण हे इतर कॉन्स्टंट A प्राईम B प्राईम असे लिहू शकतो कारण शेवटी e ikx cos kx i sin kx असे आहे आणि e ikx cos kx i sin kx असे मायनस साईन सोबत लिहिता येते आणि याचे सोल्युशन मिळवणे तुम्हाला शक्य आहे आपण हे सोल्युशन वन डायमेन्शनल बॉक्स मधील पार्टिकल साठी वापरणार आहोत कारण बाउंड्री कंडिशन पटकन स्पष्ट करण्यासाठी ते सोयीचे आहे इथे सर्क्युलर मोशन मध्ये जर आपण ψφ हे जनरल सोल्युशन म्हणून वापरले तर हे e imφ आणि e imφ असे होईल पार्टिकल च्या अँगुलर मोमेंटम चे वर्णन करणे हे जास्त सोयीस्कर आहे म्हणून आपण हे सोल्युशन घेतले आहे आणि नंतर आपण वन डायमेन्शनल बॉक्स मधील पार्टिकल म्हणजे काय ते पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजेच हे असे त्वरित करा असे मला म्हणायचे आहे कारण मला खात्री आहे की तुम्ही हे चार लेक्चर्स केले आहेत आणि म्हणून तुम्ही फार आधीच ओळख असलेल्या या मॅथेमॅटिक्स च्या लेवल सोबत कम्फर्टेबल आहात म्हणून मी या स्टेप वरून पुढे जातो तसेच मी कायनेटिक एनर्जी चे डेरिवेशन कसे लिहायचे किंवा अँगुलर मोमेंटम ih' ddφ हे कसे लिहायचे हेदेखील सांगणार नाही मी या बऱ्याचशा स्टेप्स वगळून पुढे जातो जेव्हा तुम्ही पुढील अभ्यासक्रमात थोडे अधिक विस्तृत मॅथेमॅटिक्स कराल तेव्हा तुम्हाला यापैकी काही गोष्टी अधिक स्पष्ट होतील आता ψφ हे A e imφ B e imφ या जनरल क्वांटिटी दिले जाते तात्पुरते आपण मोशन ची चिंता एकाच डायरेक्शन मध्ये करूया म्हणून लक्षात ठेवा की ψ φ 2n𝝅 ψφ असे असते कारण वेव्ह फंक्शन हे युनिक असते इथे n 0 1 2 3 इत्यादी किती आहे त्याने फरक पडत नाही या कंडिशन चे समाधान होते म्हणून तुम्ही लक्षात ठेवा की असते तेव्हा A e imφ A e 2nimφ हे काय आहे इथे A आधीच आहे जर वेव्ह फंक्शन हे φ φ 2𝝅 φ 4𝝅 φ 6𝝅 इत्यादीसाठी सारखेच असेल तर इथे एकच शक्यता आहे की m हा देखील इन्टिजर असला पाहिजे हेच क्वांटायझेशन आहे कृपया लक्षात ठेवा इथे n हा क्वांटायझेशन नाही तर n ही सायकलिक बाउंड्री रिक्वायरमेंट आहे ही पार्टिकल वर्तुळावर राहण्यासाठी किंवा सर्क्युलर मोशन मध्ये राहण्यासाठी पिरिऑडिक बाउंड्री रिक्वायरमेंट आहे हे नैसर्गिकरित्या आपण डिफाइन केलेल्या अँगल φ च्या माध्यमातून येते म्हणून इथे n हा क्वांटम नंबर म्हणून विचारात घेतलेला नाही आता वेव्ह फंक्शन युनिक होण्यासाठी आणि या वेव्ह फंक्शन चे समाधान होण्यासाठी m या क्वांटम नंबर ची गरज आहे आणि तुम्ही ताबडतोब पाहू शकता की जर m इन्टिजर असेल तर तुम्ही लक्षात ठेवा ती तुम्हाला 2IE बद्दल h'2m2 असे ठेवायचे आहे तेव्हा या m चे काय होते आणि जर हा इन्टिजर असेल तर एनर्जी अशी मिळते आता हे एनर्जीसाठी चे युनिट आहे आणि हा क्वांटम नंबर आहे तेव्हा आता एनर्जी ही इन्टिजरचा स्क्वेअर आहे म्हणून इन्टिजरचे साइन काहीही असले तरी जोपर्यंत पार्टिकलची मर्यादित कायनेटिक एनर्जी सर्क्युलर मोशन मध्ये नेहमीच पॉझिटिव असणार आहे आणि आता हे वन डायमेन्शनल बॉक्स मध्ये असलेल्या पार्टिकल प्रमाणेच या याचे युनिट आहे हे h28 ml2 असे होते कृपया हे mI2 असे लक्षात ठेवा डायमेन्शनलि l किंवा mr2 हे सारखेच आहेत इथे l हे वर्तुळाच्या त्रिज्या r इतके आहे म्हणजेच मला असे म्हणायचे आहे की h2 म्हणजेच इथे 4𝝅2 आणि इथे हे a2 आहे म्हणून तुमच्याकडे हे 8𝝅2 आहे म्हणजेच 8 ml2 असे आहे म्हणून वन डायमेन्शनल मोशन मधील पार्टिकल आणि सर्क्युलर मोशन मधील पार्टिकल हे फक्त कायनेटिक एनर्जी सोबत विचारात घेतले जातात किंवा ते जवळपास सारखेच असतात असे मला म्हणायचे आहे परंतु तो एक सूक्ष्म फरक आहे आणि हा फरक म्हणजे विशिष्ट अशी मोशन आहे इथे आपण e imφ हे m हा क्वांटम नंबर इन्टिजर जनरेट करण्यासाठी घेतला आहे आता imφ बद्दल काय हेदेखील मोशन च्या बाबतीत सारखेच आहे हे एकतर अँटी क्लॉकवाईज किंवा क्लॉकवाईज दिशेने असणार आहे इथे अँगुलर मोमेंटम ऑपरेटर त्याच्याशी संबंधित आहे की नाही हे मोशनच्या प्लेन संदर्भात वरच्या दिशेला पॉईंट केलेले आहे की नाही किंवा मोशनच्या प्लेन संदर्भात आतील बाजूस किंवा खालील बाजूस पॉईंट केलेले आहे की नाही त्यानुसार येत असते आणि आणि म्हणून हे लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे काय आपल्याला अँगुलर मोमेंटमच्या बद्दल काहीच माहिती नाही हे फार मजेशीर आहे म्हणून हा सुरुवातीचा मॅथेमॅटिकचा परिणाम आहे या लेक्चरच्या नंतरच्या भागामध्ये मी यातील काही गोष्टी विस्तृत सांगेन आणि अँगुलर मोमेंटमची व्हॅल्यू देखील कॅल्क्युलेट करून दाखवेल आणि मायक्रोवेव मध्ये मॉलेक्युलर रोटेशन तसेच क्वांटम मेकॅनिक्स मध्ये रिजिड बॉडी रोटेशन चा अभ्यास करण्यासाठी हे फार महत्त्वाचे आहे आणि तसेच इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कॉपी मध्ये जिथे रोटेशन व व्हायब्रेशन सोबतच घडतात तिथेदेखील महत्त्वाचे आहे म्हणून रसायन शास्त्रज्ञांसाठी हे फार महत्त्वाचे आहे आणि तसेच हे NMR म्हणजेच न्यूक्लियर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कॉपी मध्ये जेव्हा मायक्रोवेव मोशन खरोखर इतर काही इंटरॅक्शन जसे की स्पिन रोटेशन इंटरॅक्शन वगैरे सोबत एकत्र येते त्यासाठी देखील तेवढेच महत्वाचे आहे म्हणून रिंग वरील वन डायमेन्शनल मोशन मध्ये असलेल्या पार्टिकल साठी हे वन डायमेन्शनल आहे कारण इथे आपण त्रिज्या हा दुसरा डायमेन्शनल कॉम्पोनन्ट कॉन्स्टंट ठेवला आहे आणि फक्त एकच डायमेन्शन म्हणजे एकच व्हेरिएबल ɸ हा रोटेशनल कॉर्डीनेट घेतला आहे आपण हे पुढील लेक्चर मध्ये कंटिन्यू करूयात तोपर्यंत धन्यवाद